तर आपले पुन्हा स्वागत आहे आणि हे व्याख्यान 35 व्या व्याख्यानमालेचे आहे आज आम्ही पुन्हा ट्रिपल इंटीग्रल सुरू ठेवू आणि ट्रिपल इंटीग्रलच्या बाबतीत आपण व्हेरिएबल्सच्या बदलाकडे पाहू तर प्रथम आपण त्या उदाहरणाद्वारे पुढे जाऊ जेथे आम्ही कार्टेशियनपासून स्पेरीकल पोलर निर्देशांकात बदलू तर समन्वय बदलणे खूप महत्वाचे आहे तर येथे आपण प्रथम हे कार्टेशियन समन्वय घेऊ आणि समजा येथे एक मुद्दा आहे xyz आणि जेव्हा आपण कार्टेशियन समन्वयाबद्दल बोलत आहोत तर येथून आता xy प्लेनासाठी हे अंतर जर आपण या xy प्लेनवर येथे लंब काढले तर हे अंतर xy 0 बिंदूपासून या xyz बिंदूपर्यंत z को ऑर्डिनेट आहे आणि या अक्षांसमवेत x अक्षापासून या बिंदूचे अंतर जे या xyz बिंदूपासून xy बिंदूपर्यंत लंब होते ते y ने दिले आहे आणि नंतर हा x निर्देशांक आहे जो मूळ पासून चे अंतर आहे येथे आपल्याकडे मूळ म्हणून या बिंदूमध्ये आहे मूळपासून ते या बिंदूपर्यंत x ने दिलेली अंतर आहे तर हे येथे x आहे आणि नंतर या y च्या दिशेने हे अंतर y आहे आणि नंतर हे z अक्षांसमवेत लंब अंतर आहे हे z आहे आता आपला प्रश्न आहे जेव्हा आपण एक स्पेरीकल पोलर निर्देशांक बदलू मग हे काय असेल तर आम्ही द्वारे दर्शविलेले स्पेरीकल पोलर निर्देशांकामधील निर्देशांक दिले तर r हे मूळपासून या बिंदूपर्यंतचे अगदी तंतोतंत अंतर आहे तर आता स्पेरीकल पोलर निर्देशांकात मूळ पासून या बिंदूपर्यंतचे हे अंतर r द्वारे दर्शविले जाईल आणि नंतर हे दोन कोन आहेत आणि तर येथे कोन या बिंदूचे कोन असेल जे या x y z बिंदूपासून xy प्लेनाकडे लंब होते तर हे x अक्षाचे कोन फाइ आहे येथे हे x अक्षापासून ते या रेषापर्यंत जे xy प्लेनात आहे या बिंदू xy पर्यंत कोन आहे आणि आता हा कोन या z अक्षासह एक कोन आहे जी ही रेषा मूळात या x y z बिंदूशी जुळत आहे त्या जागेत कोनाद्वारे दर्शविली जात आहे तर पुन्हा या बिंदूचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जे एक स्पेरीकल समन्वयामध्ये xyz होते आणि आता कार्टेशियन समन्वयात आणि आता स्पेरीकल निर्देशांकामध्ये हे आणि द्वारे दर्शविले गेले आहे आणि आता r मूळ पासून या बिंदूपर्यंतचे अंतर आहे कोन हे z अक्षापासून आहे आणि आता हे x अक्षापासून ते बिंदू पर्यंत कोन आहे जे या दिलेल्या बिंदूपासून xy प्लेनाला लंब होते तर स्पेरीकल पोलर निर्देशांकाच्या या संकेतांसह आपण आता ट्रिपल इंटीग्रल मध्ये बदल बदलू तर या आणि हे मधील संबंध आणि आणि यांनी दिले आहेत तर या स्पेरीकल पोलरीय समन्वय आणि कार्टेशियन समन्वय यांच्यामधील मानक संबंध आहे आणि आता आम्ही नोंद घेत आहोत की जर आपण हा वर्ग येथे साठी बनविला तर ही संज्ञा असेल तर आपल्याकडे काही डोमेन d वर म्हणून दिलेला ट्रिपल इंटीग्रल असल्यास आणि आम्ही स्पेरीकलच्या समन्वयामध्ये बदल करू इच्छित आहोत याचा अर्थ असा की आणि तर आता या परिवर्तनांच्या बदलांमुळे आम्हाला बदलणे आवश्यक आहे ही मागील सोप्या व्याख्यानात स्पष्ट केलेली सोपी कल्पना आहे तर हे आहे आणिसाठी जे तेथे नी संबंध होते तर आता आपल्याकडे हे जेकबियन टर्म आहे ही व्हेरिएबल्स बदलतांना अतिरिक्त टर्म आहे तर त्या जाकोबियनची आपल्याला गणना करणे आवश्यक आहे आणि नंतर dx dy dz हे होईल तर मग परस्पररित्या मर्यादा बदलतील किंवा आताच्या दृष्टीने डोमेन आम्हाला प्रतिनिधित्व करावे लागेल तर मग हे जेकबियन काय आहे ही एक निश्चित व्याख्या आहे ज्याची आम्ही आधीपासूनच चर्चा केली आहे तर आता आपल्या लक्षात येईल की या जैकोबियन संज्ञेच्या रूपात या तिहेरी इंटीग्रल बदलांमुळे या जैकोबियन संज्ञेचे मूल्य काहीच नाही परंतु r चौरस साइन थेटा आहे तर आता कार्टेशियन दंडगोलाकार निर्देशांकात समन्वय साधतात तर पुन्हा कार्टेशियन समन्वयातील या बिंदू xyz चे प्रतिनिधित्व आणि हे आता या दंडगोलाकार समन्वय r ϕ z मध्ये प्रतिनिधित्व केले जाईल तर पुन्हा हे ट्रिपलेट सह तर z अगदी तसाच आहे जो कार्टेशियन कॉर्डिनेंटमध्ये होता तर या बिंदूपासून या लंब पर्यंतचे अंतर xy प्लेनाने काढलेले आहे तर तेवढ्या अंतरावर या बिंदूचा तिसरा सदस्य कार्टेशियन समन्वयातील या सेट प्रमाणेच आहे आणि आता ही फाइ आपल्यासारखी स्पेरीकल समन्वयात आहे जी आपण आधी चर्चा केलेली कोन आहे हे फाइ ते x अक्षापासून या रेषापर्यंतचे आहे जे xy प्लेनवरील या xy बिंदूच्या मूळात सामील होत आहे आणि आता हे r या बिंदूपासून येथपर्यंत अंतरावर आहे आता स्पेरीकल समन्वयामध्ये हा फरक आहे जो आपल्याकडे हा बिंदू पासून दिलेल्या बिंदूपर्यंत आहे परंतु आता r हे xy प्लेनातील अंतर आहे तर मुळात xy प्लेनात आपण पोलरीय निर्देशांक r द्वारे दर्शविलेले बिंदूचे अंतर आहे आणि या x अक्षाचे कोन आहे आणि येथे z आहे हे कार्टेशियन समन्वयात दिलेल्या प्रमाणेच आहे तर z मध्ये कोणताही बदल नाही आणि हे xy फक्त या द्वारे दिले गेले आहेत आणि ते काहीच नाही परंतु या xy प्लेनात पोलरीय समन्वय आहे या xy प्लेनामधील पोलरीय समन्वय असल्याने x हा पुन्हा संबंध आहे तर आणि तर पोलर निर्देशांकात आम्ही या कोनातून कॉल करीत होतो परंतु आता याला भिन्न प्रतिनिधित्व आहे ज्याला आपण कॉल करीत आहोत तर संबंध अगदी त्याच आणि प्रमाणेच राहतो आणि हा z कार्टेशियन समन्वयातील z प्रमाणेच आहे म्हणून जेव्हा आपण दंडगोलाकार समन्वयाबद्दल बोलतो तेव्हा हा साधा संबंध आहे आणि येथे हे संबंध पुन्हा पोलर निर्देशांकातून येत आहे या प्रकरणात हा आहे तर आता जर आपण ट्रिपल इंटीग्रल आणि व्हेरिएबल्सच्या बदला बद्दल चर्चा केली तर आपल्याकडे हे इंटीग्रल integral आहे जे कार्टेशियन समन्वय मध्ये लिहिलेले आहे आणि आपल्याला येथे हा बदल बदलू इच्छित असल्यास आणि आणि z बरोबरच z आहे त्या प्रकरणात हे इंटीग्रल तसे लिहिले जाईल y साठी प्रतिस्थापन आम्ही आणि z द्वारे बदलला कारण तो तिथे सारखाच होता

तर हे स्पेरीकल नाही तर सिलेंड्रिकल आहे परंतु सिलेंड्रिकल निर्देशांक आहेत तर सिलेंड्रिकल निर्देशांक तर आता आपल्याकडे हे जेकबियन आहे जे या निर्धारकाद्वारे मोजू शकतो तर पुन्हा z मध्ये कोणताही बदल झाला नाही म्हणून तर मुळात हे आम्ही पोलरीय समन्वयात जे करतो तेच आहे तर आम्ही कार्टेशियनपासून पोलरीय निर्देशांकाकडे बदलत आहोत कारण x आणि y बदलले गेले आहे परंतु z नाही z पोलर्यात तो सिलेंड्रिकल निर्देशांक तसाच राहील तर आपल्याकडे पुन्हा जाकोबियन आहे जो पोलर निर्देशांकात r म्हणून होता म्हणूनच जेव्हा आपण या ट्रिपल इंटीग्रल हा बदल करू तेव्हा हा x द्वारे बदलला जाईल y ने बदलला जाईल आणि z तसाच राहील आणि हा घटक जेकबियन r होईल आणि हा बनेल तर मग आपण अशा काही समस्यांमधून जाऊ जेथे आपण ही समस्या क्रमांक 1 मधील सिलेंड्रिकल निर्देशांकामध्ये बदलण्याची कल्पना वापरू शकता तर सिलेंड्रिकल समन्वयांमध्ये बदलून आपण या इंटीग्रल चे मूल्यांकन करतो तर इंटिग्रेन्ड आहे आणि हे डोमेन D द्वारे दिले आहे तर ती डिस्क सर्क्युलर डिस्क आहे आणि नंतर आपल्याकडे z च्या दिशेने देखील आहे म्हणजेच ते 2 ते 3 पर्यंत बदलते म्हणून z निर्देशांक थेट ने दिले जातात आणि नंतर आपल्याकडे ही सर्क्युलर डिस्क येथे xy प्लेन वर असते तर येथे त्रिज्या 1 सह त्रिज्या 1 सर्क्युलर सिलेंडर असलेले हे एक सिलिंडर आहे आणि ते या z च्या दिशेने 2 ते 3 पर्यंत बदलते तर येथे हे x कॉर्डिनेट y कोऑर्डिनेंट आणि हे z कोऑर्डिनेंट हे चित्र आहे आणि आपल्याकडे z वरून 2 ते z बरोबर 3 इतकेच आहे जे z अक्षाच्या बाजूने सिलेंडरची उंची आहे आणि तेच सिलिंडरची अक्ष आहे आणि मग आपल्याकडे येथे सर्क्युलर डिस्क आहे जी आहे तर सिलिंडरची त्रिज्या 1 आहे आणि येथे उंची 2 ते 3 पर्यंत आहे उदाहरणार्थ सिलेंड्रिकल को ऑर्डिनेट्स वापरणे स्वाभाविक आहे कारण हेच सिलिंडर दिले गेले आहे आणि ते अधिक सोयीचे असेल जर आपण अशा समस्यांमध्ये सिलेंड्रिकल समन्वय वापरत असाल म्हणून आमच नातं आणि आणि z z नेहमीप्रमाणेच आहे आपल्याला हे देखील माहित आहे की या प्रकरणात हा x वर्ग अधिक y वर्ग हा r वर्ग होईल आणि जॅकोबियाची संज्ञा देखील या तिहेरी इंटीग्रलच्या परिवर्तनासाठी आवश्यक असेल आणि ही सिलेंड्रिकल समन्वयात आहे जी आपण मागील स्लाइडमध्ये नुकतीच मूल्यांकन केली आहे तर आता हा इंटीग्रल या पोलर निर्देशांकात दर्शविला जाईल तर हे r जेकोबियनसाठी आहे तर आपल्याकडे हा शब्द जेकोबियनमुळे आहे आणि नंतर या dr dआणि dजो या dx dy dz साठी बदलून या जाकोबियाच्या अतिरिक्त संज्ञेसह बदलले जाईल आणि नंतर प्रथम आपण या इंटीग्रॅन्डस चर्चा करूया तर z जसे आहे तसेच आता झाले आहे आता आम्ही येथे r च्या मर्यादेवर आलो आहोत तर हे अगदी स्पष्ट आहे किंवा प्रथम z च्या मर्यादा टाकू तर ट्रीव्हिअली तेथे दिलेली z मर्यादा 2 ते 3 पर्यंत बदलते तर z ची मर्यादा 2 ते 3 एकदा आपण z ची मर्यादा व्यापून टाकली तर ते काय आहे ते xy प्लेनाचा प्रक्षेपण आणि काहीच नाही परंतु वर्तुळ आहे तर येथे एकदा आम्ही त्या z च्या मर्यादा निश्चित केल्या की आता जे शिल्लक आहे ते xy प्लेनमधील एक वर्तुळ आहे जे आपल्याला पोलर निर्देशांकामध्ये आधीच माहित आहे की सर्कलसाठी मर्यादा काय असेल r हे 0 ते 1 वर जात आहे कारण येथे त्रिज्या वर्तुळाचा 1 आहे तर r हे 0 ते 1 वरून फिरत आहे आणि थिटा 0 ते 2π पर्यंत संपूर्ण वर्तुळात फिरत आहे तर या प्रकरणात आम्ही येथे सिलेंड्रिकल पोलर निर्देशांक घेतो तर फाइ 0 ते पर्यंत बदलते आणि r हे 0 ते 1 पर्यंत होते आणि मग आपण जेकबियन पदासाठी काळजी घेतलेली इंटीग्रल बदलली आहे आणि आता आपण या इंटीग्रलचे मूल्यांकन करू शकतो

तर आम्ही त्याच्या स्पेरीकल निर्देशांकाकडे बदलत असलेली आणखी एक समस्या येथे पाहू तर आता या इंटीग्रलचे मूल्यांकन करण्यासाठी आम्ही त्याच्या स्पेरीकल समन्वयाकडे बदलू तर येथे आपल्याला पुन्हा खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे की इथल्या मर्यादा काय आहेत हे शेवटचे उदाहरण जिथे आम्ही इंटीग्रल मूल्यमापन करण्यासाठी त्याच्या स्पेरीकल समन्वयामध्ये पुन्हा बदल करणार आहोत आणि पुन्हा स्पेरीकल समन्वयामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपल्यास या अभिन्न मर्यादेमध्ये काय आहे याची भूमिती शोधावी लागेल तर अंतर्गत एक z हे 0 ते पर्यंत जाते म्हणजेच बरोबर 1 आहे तर आपण z च्या दिशेने 0 च्या त्रिज्या 1 च्या गोल दिशेने जात आहोत हे z समीकरण बरोबर आहे ते क्षेत्र आहे तर आम्ही z च्या दिशेने 0 पासून त्या क्षेत्राकडे जाऊ तर आता आपल्याला जरा सावधगिरीने पहावे लागेल आणि मग या y आणि x च्या दिशेने हे काही नाही परंतु जेव्हा हे स्पेरीकल असेल तेव्हाच हे वर्तुळ या xy प्लेनास प्रक्षेपित केले जाईल आणि मग आपल्याकडे x हे 0 ते 1 आणि y 0 ते पर्यंत आहे तर xy प्लेनमध्ये आपल्याकडे जे आहे तेच या y आणि x ची मूल्ये आहेत जी या मर्यादांचा सर्क्युलर भाग आहे आणि नंतर येथे या z च्या दिशेने आपण 0 व गोलच्या दिशेने जाऊ लागतो

sub तर आपण आता कमीतकमी दोन विशेष प्रकरणे पाहिली आहेत जिथे आपण या स्पेरीकल समन्वयाचा आणि सिलेंड्रिकल समन्वयाचा विचार केला आहे या तिहेरी इंटीग्रल संकल्पनेत बदल हा बदल होता जिथे आपल्याला जेकबियन रूपांतरित करणे आवश्यक आहे आणि या तिहेरी इंटीग्रल मधील सर्वात कठीण भाग म्हणजे येथे दिलेल्या जागेशी संबंधित मर्यादा शोधणे जेव्हा आपण बदलत असतो किंवा सिलेंड्रिकल निर्देशांक असतो तेव्हा आपल्याला स्पेरीकल समन्वयाचे निर्देशांक असतात परंतु तेथे व्हेरिएबल्समध्ये योग्य बदल असल्यास मूल्यांकन अधिक सुलभ होते म्हणूनच आपण वापरलेला हा संदर्भ आहे लक्ष दिल्याबद्दल तुमचे अनेकानेक आभार